आपण आतापर्यंत जे पाहिले ते क्षणांच्या गणिताच्या सूत्राद्वारे प्रारंभ केले तेव्हा आपण जे पहिले उदाहरण घेतले होते ते म्हणजे पृष्ठभाग अविभाज्य बनविणे सुत्रीकरण दुसरे उदाहरण संबंधित पूरक कॉम्पलीमेंटरी पद्धत असणार आहे ज्यास व्हॉल्यूम इंटिग्रल म्हणतात ओके म्हणून जेव्हा 1 कधी आवश्यक असेल आणि जेव्हा दुसरे आवश्यक असेल तेव्हा मी सांगेन तर आपल्याला आधीचे काय माहित आहे याचा सारांश देऊन आपण आधीपासून काय सोडवले आहे याचा सारांश सुरु करू या तर आपल्याकडे जे आहे ते मी पुन्हा एकदा आपल्या आवडत्या आकृत्या काढणार आहे हे आमचे V1 हे आहे आणि हे v2 येथे सध्याचे काही स्रोत आहे ज्याला आपण J असे म्हणू बरोबर आहे हीच समस्या आहे मी याला अनंत म्हटले आहे आणि हे स्त्रोत s आहे ठीक आहे तर या 2 रीजन्स साठी आपण कोणत्या प्रकारचे समीकरण लिहिले आहे तेथे वेव्ह समीकरण होते बरोबर तर मी सर्वकाही सुलभ केल्यावर माझ्याकडे काहीतरी असे एका रीजन् मध्ये आणि सध्याचे स्रोत कोठे दिसले येथे एक चालू स्त्रोत J होता या समीकरणांमध्ये वर्तमान स्रोताचे अस्तित्व कोठे आहे कोणत्या टर्म मध्ये वर्तमान स्त्रोत आहे विद्यार्थी f fबरोबर तर f jωμJ अगदी बरोबर तर आपण ते फक्त f यात आत्मसात केले हे समीकरण आपण बर्याच वेळा पाहिले आहे जेव्हा आता आपण याला हे हेल्होल्ट्ज समीकरण आहे आणि असे म्हणू मग आम्ही ते कसे सोडवायचे ते सांगितले हे सोडवण्यासाठी आपण म्हटले की आपण एक नवीन फंक्शनचा शोध लावला ज्याला आपण ग्रीन फंक्शन म्हटले बरोबर म्हणून मी कॉल केला म्हणून मी म्हणालो की जर मला हे ग्रीन फंक्शन सापडले तर मी ही समस्या योग्य रीतीने सोडवू शकेन आणि हीच इम्पल्स रिस्पॉन्स कल्पना होती परंतु या दोन्ही समीकरणामध्ये एक गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे माझ्या कडे डाव्या बाजूला असलेले ऑपरेटर हे आहे आणि ते दोन्ही समीकरणासाठी ते सारखेच आहेत आणि ते ऑपरेटर ∇2 k2 सारखेच आहे जेव्हा ऑपरेटर समान असेल तेव्हा मी ग्रीन फंक्शन वापरु शकतो आता जेव्हा मी या ग्रीन फंक्शनचे निराकरण करू लागलो तेव्हा आपण कोणते स्टेप्स वापरले आपण प्रथम ते 2 डी ध्रुवीय निर्देशांकामध्ये रूपांतरित केले मी ध्रुवीय निर्देशांकामध्ये लॅप्लेस लिहिले आणि काही प्रमाणात बीजगणित हाताळणी केल्यावर मी कशाने समाप्त केले मी भिन्न समीकरण ने समाप्त केले बरोबर आणि ते भिन्नता समीकरण एखाद्या सुप्रसिद्ध भिन्न समीकरणाप्रमाणे दिसत होते जे कि काय होते बेसलचे भिन्न समीकरण बरोबर आहे म्हणून जेव्हा मी हे सोडवायला गेलो तेव्हा मला x2y" xy′ x2 − α2y 0 असे काहीतरी दिसले ज्याला मी बेसलचे भिन्नसमीकरण म्हटले बरोबर आतापर्यंत सर्व चांगले आणि आपल्या केस मध्ये α काय होता विद्यार्थी ० म्हणूनच आपले निराकरण H0 आणि H0 होते म्हणूनच आतापर्यंत हे फक्त एक पुनरावृत्ती होते हे समीकरण येथे यांना आपण समीकरण 3 आणि समीकरण 2 असे म्हणू समीकरण 3 मध्ये येथे कोणतीही K पद नाही परंतु तेथे फक्त x y आणि α आहे ते 0 आहे परंतु आमच्या मूळ समीकरण 2 मध्ये k होते तर आम्हाला आणखी एक हाताळणी करावी लागली आणि ती होती विद्यार्थी x kr बरोबर तर मला x kr हा पर्याय होता की x त्यात शोषून घेतो जेथे अंतर्भूत आहे कि K इथे एक कॉन्स्टन्ट आहे म्हणूनच मी सहजपणे सहजपणे बदल करू शकतो हा व्हेरिएबल्सचा अगदी सोपा बदल होता तर येथे आपण अगदी स्पष्टपणे न सांगता काय केले की k हा कॉन्स्टन्ट आहे तर मी जर तुम्हाला विचारले की k चा शारिरीक अर्थ काय आहे येथे k च्या काही व्हॅल्यूज आहेत ज्याला आपण k1 म्हणालो आणि k चे काही व्हॅल्यू इथे आहे ज्याला आपण k2 म्हणालो या दृष्टिकोनातून काम करण्यासाठी k बद्दल काय खरे असेल पाहिजे आपण पाहिले आहे की यामधून बेसलचे समाधान काढण्यासाठी ते एक कॉन्स्टन्ट असले पाहिजे तर k1 हा पोकळ आहे असेम्हणूया k2 हा जो काही साहित्यचा असेल परंतु ते implicit असले पाहिजे कारण मला समान समाधान कार्य करण्याची रणनीती हवी आहे ते म्हणजे हा कॉन्स्टन्ट स्थिर पाहिजे म्हणूनच या रिजन मध्ये आतापर्यंत सर्वत्र जे काही केले त्यामध्ये k2 हे स्थिर आहे तर ते कोणत्या प्रकारचे ऑब्जेक्ट आहे एकसंध ऑब्जेक्ट बरोबर तर आत्ताच वास्तविक जीवनातील वस्तू नेहमी एकसंध राहतील आपल्या गोष्टींचा आरंभिकपणे विचार करू नका की आपल्याकडे असलेल्या इथे एखाद्या विमानाच्या RCS ची गणना तुम्ही करत असाल किंवा हे एक विमान आहे तिथे एखादा कॉकपीट आहे तर आपल्याकडे काही काच येथे असेल काही धातू वेगवेगळे घटक आहेत तर या सर्व वास्तववादी वस्तू भिन्न आहेत तर आतापर्यंत मी शोधलेला हा दृष्टीकोन मी या पृष्ठभागाचा अविभाज्य दृष्टीकोन मी या प्रकारच्या समस्येमध्ये वापर करु शकतो का उत्तर होय आणि नाही होय आहे जर मी त्यास लहान सब रिजन मध्ये विभाजित करू शकलो तर त्यातील प्रत्येक काँस्टंट्स k आहे म्हणून मी जोपर्यंत सांगू शकतो तर मी धातूचे सर्व भाग घेऊ आणि हे असे म्हणू शकतो तर व्हॉल्यूम 1 आणि 2 ऐवजी माझ्याकडे व्हॉल्यूम 1 2 3 4 पासून n पर्यन्त असू शकेल म्हणूनच तर बऱ्याच अशा वेगळ्या surface इंटिग्रल चे मला निराकारण करावे लागेल सीमा कंडिशन्स टाकावे लागेल आणि सोडवावे लागेल ती एक पद्धत आहे परंतु तो खाली खंडित होईल जर उदाहरणार्थ माझ्या सामग्रीत आपणास refractive index permittivity जे काही असेल ते त्याच्यामध्ये काही अविरत फरक असेल तर एखादी वस्तू खरोखर विषम आहे तर हा दृष्टिकोन आपल्याला अपयशी ठरू शकतो आणि म्हणूनच एक दुसरी पद्धत इथे येते ती म्हणजे वोल्युम इंटिग्रल म्हणून तर त्या शब्दाप्रमाणे surface इंटिग्रल surface वोल्युमच्या भवती एक समीकरण तयार करेल ते वोल्युम मध्ये जाऊन त्याचे निराकरण होते त्याचे निराकरण करतो तर मी अधिक कठीण वस्तूंचे मॉडेलिंग करू शकतो त्याचे फायदे ज्यामध्ये विवादास्पदता आहे आणि गैरसोय असलेल्या किंवा डाउन साइड आहे याच्यावर आपले काय मत आहे विद्यार्थी अधिक गणना अधिक गणने कारण विद्यार्थीः आम्ही ग्रीन च्या फंक्शन बद्दल कधी बोलू मी पृष्ठभागाचे क्षेत्र घेतो तसे त्याभोवती फक्त एक ओळच्या ऐवजी गणनाची संख्या मोजण्यासाठी घटकांची संख्या जास्त असते तर गणनामध्ये वाढ होणार आहे परंतु हे सोडविण्यासाठी मला किंमत मोजावी लागेल तर ग्रीनच्या फंक्शन बद्दल काय विद्यार्थीः बरोबर तर आपल्याकडे ग्रीनचे फंक्शन आहे की येथे पृष्ठभाग अविभाज्य तयार करण्यासाठी आपण वापरत आहोत आपण हे गृहीत धरून चालत आहोत कि आपण सोडवत असलेली हि 2D समस्या आहे तर आपण 3D वर जात नाही ओके तर आपली अडचण अशी आहे की आपल्याला heterogeneous असलेल्या माध्यमासाठी ग्रीनचे फंक्शन बंद फॉर्ममध्ये माहित नाही हीच आपली समस्या आहे मी असे सांगत नाही की हे शोधणे शक्य नाही तिथे बंद फॉर्म निराकरण होणार नाही तेथे एक अंकीय निराकरण होईल तर आपण हे शक्य तितके टाळण्यासाठी आणि आपल्यास आधीपासून माहित असलेल्या गोष्टीचा वापर करू आणि जे आपल्याला आधीपासून माहित आहे ते एकसंध ग्रीनचे फंक्शन आहे तर प्रश्न असा आहे की मी अद्याप ते कसे तरी वापरु शकतो का आणि त्याची गणना करण्याचा काही अचूक मार्ग मिळवू शकतो का तर आम्ही ग्रीन फंक्शन वापरू परंतु ते कसे मिळवायचे ते थोडे अवघड आहे तर मग आपण तसे घेऊयात तर सध्याची समस्या कशी वेगळी आहे हे मी आधीच सांगितले आहे की εr हे खरोखर V2 मध्ये असलेल्या जागेचे फंक्शन आहे तर V2 बरोबर तर या V2 मध्ये हे x y चे बदलणारे फंक्शन आहे तर मग आपण येथून आपला तोच दृष्टिकोन कसा चालू ठेऊ शकतो तर आपण आधीपासून काय माहित आहे ते वापरू तर आपल्याला जे माहित आहे ते म्हणजे वेव्ह इक्वेशन बरोबर आहे ऑब्जेक्ट नसताना आपण ते सांगू तर येथे माझ्याकडे सद्य स्त्रोत आहे आणि येथे काहीही ऑब्जेक्ट नाही तर माझे हेल्होल्ट्ज समीकरण काय असेल तर माझ्याकडे ∇2E असे आहे कारण फील्डमध्ये विखुरलेले असे काहीही नाही तर एकूण फील्ड केवल इंसिडेन्ट फील्ड आहे जी स्रोत निर्मित आहे नंतर मी असे लिहितो आहे हे Ei r चे फंक्शन देखील आहे मी फक्त येथे ते लिहित नाही ऑब्जेक्टच्या अनुपस्थितीत हे आपले समीकरण आहे आता जेव्हा मी ऑब्जेक्ट समाविष्ट करतो या V2 बाबतीत ऑब्जेक्ट समाविष्ट करू या आता काय होते मी असे म्हणेन की ते सारखेच ऑपरेटर समान राहील तर माध्यमांची permittivity या k टर्ममध्ये प्रवेश करते तर ती एक प्रकारे relative permittivity बनते उजव्या बाजूचे काय ते बदलते का नाही कारण सध्याचे स्त्रोत अजूनही तिथे आहे विद्यार्थीः ते V2 मध्ये 0 आहे तर J देखील r चे फंक्शन आहे तर V2 मध्ये सध्याचे स्त्रोत 0 आहे जेव्हा जेव्हा आपल्याला त्याचे मूल्यांकन करण्यास सांगितले जाईल तर r ची व्हॅल्यू घ्या तर r V1मध्ये आहे तर काय होईल तर relative permittivity १ असेल ती व्हॅक्यूमची relative permittivity १ असेल आणि current source तिथे आहे मी आत मूल्यांकन करतो r ला V2 मध्ये नेतो तर मग काय होईल माझ्याकडे relative permittivity हि १ पेक्षा वेगळी असेल आणि current source 0 असेल तर दोन्ही r चे फंक्शन्स आहेत ही आता सर्वात सामान्य गोष्ट आहे चांगली गोष्ट म्हणजे मला हे 1 रिजनसाठी वैध किंवा दुसऱ्या रिजनसाठी वैद्य आहे ते आता सामान्य समीकरण आहे तर सामान्यत मला सद्य स्त्रोत माहित नाही आणि कोठेतरी कुठल्यातरी अँटेनामध्ये करंट कसा वाहतो हे आपल्या तपशीलात मला जायचे आहे तर current source काढण्यासाठी मी या दोन समीकरणांचे काय करू शकतो जर मी ते केले तर मला जे मिळेल ते आहे तर हे असे समीकरण आहे ज्यात आपल्याकडे सर्वकाही आहे त्याच्या मध्ये इंसिडेन्ट field आहे त्याच्या कडे ऑब्जेक्ट ची माहिती आहे आणि त्यात व्हेरिएबल आहे जे मला सोडवायचे आहे हे शोधून काढायचे आहे की त्यात सर्व काही आहे आणि मी हा current source दूर केला आहे वास्तविक courrent source चा प्रभाव कोणत्या टर्म मध्ये समाविष्ट आहे current source चा प्रभाव त्या इंसिडेन्ट फील्ड मध्ये दिसून येतो तर असे नाही की त्याने current source पूर्णपणे काढून टाकला आहे तर आपल्याकडे हे समीकरण आहे ग्रीनचे कार्य काय आहे हे आम्हाला आधीपासूनच माहित असलेले हे समीकरण वापरून आपण हे समीकरण सोडवू शकतो काय आपल्याला वाटते असे हे मी वापरू शकतो तर इथे ग्रीनचे फंक्शन वापरण्यासाठी माझ्याकडे कोणत्या फॉर्मचे आणखी एक समीकरण असावे त्याच स्वरूपात बरोबर ती डावीकडची बाजू या येथे समीकरणाप्रमाणे समीकरण 3 प्रमाणे दिसते का तर E − Ei ϕ बरोबर दुसऱ्या टर्मचे काय ज्याच्या मध्ये k02 आहे ते अद्याप त्या फॉर्ममध्ये नाही तर समीकरण 3 सोडविण्यासाठी मी हे समीकरण 4 त्वरित वापरू शकत नाही परंतु असे करणे अशक्य दिसत आहे का विद्यार्थी नाही नाही काही नाही मला करावे लागणारी काही सोपी हेरफेर ही आहेत